शुभ दुपार आम्ही प्लेन बाहेरील बेंडींग अंतर्गत वर्तन चालू ठेवू आम्ही आडव्या छेदाचे रेषीय लवचिक वर्तन आणि आडव्या छेदाच्या रेषीय नसलेल्या वर्तनावर आधारित विकसित केलेले सूत्रीकरण पाहिले मॅसोनरीच्या भिंतीवरील प्लेन बाहेरील भार वाहण्याच्या क्षमतेसाठी आर्चींग यंत्रणा फायदेशीर पणे कशी वापरली जाऊ शकते याकडे देखील आम्ही पाहिले आता आम्ही पुन्हा त्यात गृहीत धरले की कठोर आर्चींग यंत्रणा शक्य आहे जी भिंत आणि आधार यांच्यात काही अंतर नाही म्हणून आर्चींग ची यंत्रणा सुरुवातीपासूनच उपलब्ध आहे परंतु जर तसे झाले नाही आणि बाजूकडील आधार किंवा शीर्षा कडील आधार आणि भिंत यांच्यात अंतर असेल तर आर्चींगची यंत्रणा एका विलंबानंतर उद्भवते आणि यामुळे प्लेन बाहेरील फ्लेक्झरल क्षमतेत तोटा होतो तर आतापर्यंत आपण हे तपासले आहे तर क्षैतिज बेंडींग आणि अनुलंब बेंडींग ची एकेरी मार्गाने होणारी गोळाबेरीज आणि आणि नंतर दुहेरी मार्गाने बेंडींग पुढे जाण्यासाठी आम्ही पुढील अभ्यासक्रमाच्या विषय संचाच्या तपासणीमध्ये पाहू तर एकेरी मार्गाचे क्षैतिज फ्लेक्झर पर्यंत आम्ही एकेरी मार्गाने क्षैतिज किंवा अनुलंब फ्लेक्झर अंतर्गत अभिव्यक्तींचे परीक्षण करीत आहोत परंतु प्रश्न असा आहे की तुंम्हाला निव्वळ क्षैतिज फ्लेक्झर मिळेल हे एक आदर्श आहे बरोबर तुमच्याकडे तळाशी आणि शीर्षाचा संयम दोन्ही नसल्यास किमान तळाच्या सयंमाचा थोडासा प्रभाव नेहमीच असेल तर तुम्हाला निव्वळ क्षैतिज फ्लेक्झर ची स्थिती मिळेल असे गृहीत धरणे हे एक आदर्श आहे आणि आम्ही पाहिले की जेव्हा आम्ही प्रथम एखाद्या प्रॉप्ड् कॅंटीलिवर च्या रूपात भिंतीकडे पाहिले आणि नंतर भिंतीकडे हींज्ड हींज्ड म्हणून पाहिले तर बऱ्याचदा ही परिस्थिती तळाशी उपलब्ध असणारा संयम असेल बरोबर म्हणून जर तुम्ही निव्वळ क्षैतिज फ्लेक्झरचे सुत्रीकरण वापरत असाल तर ते एक आदर्श आहे आणि ते पुराणमतवादी असू शकते तर ते फक्त तुमच्या मनात ठेवा आम्ही आकृतीकडे पाहिले तेव्हा आम्ही आमच्याकडे असलेल्या साहित्याच्या वर्तनाची आम्ही विचारात घेतलेल्या साहित्याच्या सामर्थ्याची तपासणी केली विशेषतः क्षैतिज बेंडींग किंवा एकेरी मार्गाच्या अनुलंब बेंडींगसह घटकांमुळे ज्या घटकांमुळे साहित्याची भूमिका निभावणे सुरू होते तर एकेरी मार्गाच्या संबंधित शीर्षाच्या सांध्यांचे फ्लेक्झर आणि तळाच्या सांध्यांचे टॉर्शन महत्त्वाचे बनण्यास सुरुवात होते आणि सामान्यतः अपयशाचा प्रसार कसा होईल हे समजणे हे शेवटी महत्त्वाचे सापेक्ष सामर्थ्य आहे तर आम्ही प्रणालीमधील अपयशाची एकूण प्रगती कशी होते हे तपासू म्हणूनच बंधनाचे टेन्साईल सामर्थ्य शीर्षाचा सांधा स्वतःच एक सामान्यतः मॅसोनारीच्या भिंती मधील सर्वात कमकुवत दुवा आहे कारण प्रामुख्याने शीर्षाकडील सांध्यांचे एकत्रीकरण नसते अन्यथा लंब सांधे म्हणून संबोधले जातात म्हणूनच आमच्या आकडेमोडीमध्ये याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते किंवा तुम्ही विचार केल्यास हे इतर टेन्साईल सामर्थ्य किंवा मॅसोनरी भिंतीमधील बहुतेक इतर सामर्थ्यापेक्षा कमी असेल तर शीर्षाच्या सांध्या संबंधित टेन्साईल बंधनाचे सामर्थ्य युनिटच्या फ्लेक्झर टेन्साईल सामर्थ्यापेक्षा कमी आहे बरोबर तर जर कोर्स बेंडींगच्या अधीन असेल तर युनिटचे टेन्शन अयशस्वी होण्यापूर्वी शीर्षाच्या सांध्याने प्रथम सोडून द्यावे तर हे असे आहे ज्यावर आपण सहमत आहोत शिवाय जर तुम्ही आता शीर्षाचा सांधा आणि तळाच्या सांध्यांचा विचार केला तर पुन्हा तळाचा सांधा त्याच्या बाँड सामर्थ्यापेक्षा खूपच श्रेष्ठ आहे ते म्हणजे भिंतीच्या मृत वजनाच्या खालील प्रीकॉम्प्रेशन अंतर्गत एकत्रीकरणामुळे आणि सर्व घटकांच्या सामर्थ्या विषयी आणि मॅसोनरीच्या भिंतीची स्वतःशीच संबंधित असल्याने शीर्षाचा सांधा सर्वात कमकुवत राहणे चालू राहील ठीक आहे आणि आम्ही पाहिले आहे की आम्ही क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी एक लवचिक सिद्धांत वापरतो तर या विशिष्ट प्रकरणात काय महत्त्वाचे आहे हे जाणून घेणे म्हणजे बेड जॉईंट टॉर्शन म्हणजे बेड जॉईंट हा शिअर स्ट्रेसेसच्या अधीन आहे आणि बेड जॉईंट शिअर स्ट्रेसेसच्या अधीन असल्यामुळे सांध्यांतील टेंशन सांध्यांना समांतर कार्य करीत आहे किंवा ftp एक असा मापदंड बनतो जो आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे सुधारित बॉंड रींच चाचणी किंवा भिंतीच्या चाचणी पासून उपलब्ध बेड जॉईंट च्या समांतर असलेल्या टेन्साईल सामर्थ्याच्या अंदाजासह आम्ही अपयशाच्या प्रसाराआधी भिंतीमध्ये उपलब्ध असलेली किमान क्षमता किती आहे याचा अंदाज घेण्यास सक्षम आहोत ठीक आहे म्हणून जर मी हे तपासून पाहिल्यास की अशा भिंतीमध्ये भाराचे डिफ्लेक्शन वर्तन काय आहे केव्हा तुम्हाला गंभीर बिंदू मिळतील आणि तुम्ही त्या बिंदूला क्षमतेचा अंदाज लावू शकता का तर सुरुवातीला तुमच्याकडे शीर्ष सांधे आहेत तुमच्याकडे संपूर्ण भिंत आहे की जी आता वाकत आहे शीर्ष सांधे आणि युनिट्स वाकण्याच्या अधीन आहेत बरोबर क्रॅक्स् शीर्षाच्या सांध्यावर प्रसार करण्यास सुरुवात करतात तर शीर्ष सांधे प्रथम देतात आता तेथे सांध्यांचे अनुलंब स्टॅगर असल्याने शीर्ष सांध्याने प्रत्येक एक सोडून एका कोर्समध्ये उघडण्यास सुरुवात केली पाहिजे ते काहीतरी आहे ज्याची आम्ही अपेक्षा करू अनुलंब स्टॅगर दिले जात नाही तोपर्यंत जे प्रकरण नाही कारण सर्व बॉंड तुम्हाला अनुलंब स्टॅगर मिळतील याची खात्री करतील तर शीर्षाचे सांधे वैकल्पिक सांध्यांमध्ये फ्लेक्झर खाली क्रॅक होणे सुरू होईल आता एकदा की शीर्ष सांध्यांनी देऊन टाकले की वैकल्पिक कोर्सेसमध्ये आता युनिट आहेत जे फ्लेक्झर घेत आहेत बरोबर आणि म्हणून मोमेंटला आता प्रतिकार केला जाईल अशा युनिट्स द्वारे जे बेंडींग अंतर्गत कार्य करण्यास प्रारंभ करतात परंतु मुद्दा असा आहे की तुम्ही आता शीर्ष सांध्या द्वारे केलेली भूमिका पूर्णपणे गमावली आहे परंतु युनिटचे एका थरातून दुसऱ्यात मोमेंट हस्तांतरित करण्याचे आता फक्त बेड जॉईंट्स वरच अवलंबून असेल बरोबर आणि तेव्हाच जेव्हा बेड जॉईंट मधील टॉर्शन महत्वाचे होऊ लागते किंवा ftp सामार्थ्या विषयी आम्ही बोलत होतो त्या महत्त्वाच्या होऊ लागतात म्हणूनच तुम्ही सर्व काही इलॅस्टीक लोड करणे प्रारंभ करतात संपूर्ण यंत्रणा प्रतिसाद देत आहे परंतु नंतर तुम्हाला शीर्षाच्या सांध्यातील प्रथम प्रसंग म्हणून क्रॅकिंग होते आणि हे वैकल्पिक कोर्समध्ये होईल बाजू कडील उपयोजित बल वाढत असताना तुम्ही हे पाहायला सुरुवात कराल की शीर्षाच्या सांध्यांमुळे भिंतीवर तडे गेल्यास प्रतिकार करण्याची यंत्रणा असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच मोमेंट आता युनिट द्वारे वाहून नेले जात आहे युनिट बेंडींग सुरू करतात परंतु बेड जॉईंट मधील टाॅर्शन तर ते थर आहे जे हस्तांतरित आणि भार प्रतिकार करणार आहे आम्ही मग तपासणी करू की भिंतीची क्षमता स्वतःच नियंत्रित केली जाईल एकदा की हे भार विक्षेपणातील वर्तनाचा सौम्यपणा घडतो ab शाखेनंतर आणि जेव्हा तुम्ही अशा शाखेवर असता जी b च्या दिशेला अपयशाकडे जाते की जे नियंत्रित करते ते पाहण्यासारखे काहीतरी मनोरंजक आहे तर कोणत्या प्रकारचे अपयशी मोड येऊ शकतात चला असे म्हणून याचे शीर्षाच्या सांध्यांना क्रॅक गेले आहेत आणि आता युनिट आणि बेड जॉईंट भाराच्या प्रतिकारात भाग घेत आहेत जर तुमच्याकडे भिन्न अपयशी यंत्रणा असतील तर काय अपयशी यंत्रणेला नियंत्रित करते ते तपासणे महत्त्वाचे आहे ठीक आहे आता जर टॉर्शनचा प्रतिकार जर बेड जॉईंटवर टॉर्शनचा प्रतिकार युनिटमधील टेन्शन सामर्थ्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अशी परिस्थिती मिळेल की जिथे युनिट टेन्शनमध्ये आणि बेड जॉइंट टॉर्शन मध्ये जात आहेत जर बेड जॉईंट मार्ग देत असेल तर सांध्यांच्या बाजूने अपयश येईल परंतु युनिटच्या मार्ग देण्याच्या प्रक्रियेत कि जी युनिटचे टेंन्साईल सामर्थ्य हे टेन्शन मध्ये कमकुवत असल्याचे दर्शविते तर सांध्यांमध्ये टॉर्शनल सामर्थ्य अधिक असल्याने प्रतिकार केला जातो परंतु युनिट मार्ग देतात बरोबर तर नमुना युनिटचे टेन्साईल सामर्थ्य जास्त आहे की बेड जॉईंट टॉर्शनल सामर्थ्य किंवा बेड जॉईंट सामर्थ्य जे आपण ftp मध्ये वैशिष्ट्यीकृत केले असून जास्त आहे यावर अवलंबून असेल तर जर सांधे कमकुवत झाले तर तुम्हाला दातेरी अपयश मिळेल बरोबर जर युनिट आणि मॉर्टर दरम्यान बाँडिंग चांगले नसेल तर युनिटचे टेन्साईल सामर्थ्य अधिक असेल तुम्हाला क्रॅक अनुसरणाचा नमुना मिळेल की जो वैकल्पिक कोर्सेस मधील दातेरी नमुना आहे तर याला दातेरी अपयश म्हणून संबोधले जाते तर या शाखेवर शीर्ष्याचे सांधे क्रॅक झाल्यानंतर आणि जेव्हा आम्ही शाखा b च्या बाजूकडील अपयशाकडे जात असतो तेव्हा पुढील प्रसंग येईल आणि जेव्हा सांधे मार्ग देतात तेव्हा भिंतीच्या क्षमतेचा शेवट होतो आणि क्रॅक येऊन त्याचा क्षैतिज प्रसार होतो आणि पुढच्या थरावर येतो बरोबर तर अशाप्रकारे दातेरी अपयश येण्याचे अपेक्षित आहे परंतु जेव्हा तुमच्याकडे अशी परिस्थिती आहे की जेथे बेड जॉईंट चे टॉर्शनल सामर्थ्य हे युनिटमधील टेन्साईल सामर्थ्या पेक्षा कमी आहे तर जर तुमच्याकडे प्रीकॉम्प्रेशन असेल भिंतीवर जड सुपरईम्पोज्ड् भार असल्यास बाजूकडून येणाऱ्या बलाला प्रतिकार करण्यास फायदेशीर कार्य करेल बरोबर तुम्ही समजून घ्या ते म्हणजे आता जे गंभीर आहे ते क्षैतिज बेड जॉईंट अयशस्वी आहे परंतु तुमच्याकडे भारी प्रीकॉम्प्रेशन असल्यास त्यास काही प्रमाणात प्रतिबंधित केले जाऊ शकते तर दातेरी अपयशाच्या यंत्रणेत या प्रकारची अपयश यंत्रणा किती प्रीकॉम्प्रेशन उपलब्ध आहे याबद्दल अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणूनच तुम्हाला दिसेल की शाखा bd आता आपल्याकडे ज्या शाखेत आपण बोलत आहोत आपण बोलत आहोत त्या दुसऱ्या शाखेच्या भोवती आहोत ती एका विशिष्ट टप्प्यावर अयशस्वी होऊ शकते किंवा भिंतीमध्ये उपलब्ध असलेल्या प्रीकॉम्प्रेशन पातळीवर अवलंबून प्रतिकार करणे सुरू ठेवू शकते तर जर ती सर्वात वरच्या मजल्यावरील कमी सुपरईम्पोज्ड् भार असलेली भिंत विरुद्ध बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील भिंत असेल तर तुमच्याकडे प्रीकॉम्प्रेशन मुळे अधिकचा प्रतिरोध येऊ शकतो तर अशाच प्रकारे तुम्ही अंतिम क्रॅक तयार होण्याची अपेक्षा करू शकता जे अगोदरच्या टप्प्यात आधीच उद्भवलेल्या क्षैतिज क्रॅक आणि शीर्षाच्या सांध्यांच्या अपयशाच्या विस्तार आहे तर एकदा आपण ज्या घटनेविषयी बोलत आहोत d येथे घडत आहेत किंवा c येथे घडत आहेत जिथे बेड जॉईंट क्रॅक झाला आहे म्हणूनच एकदा आपण भिंतीच्या c किंवा d बिंदूच्या पलीकडे गेल्यावर भिंतीमध्ये काही उरलेल्या क्षमता असतील तर त्या उरलेल्या क्षमता पूर्णपणे बेड जॉईंट घर्षणापासून येतात तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आम्ही सांध्यांच्या शिअर सामर्थ्या विषयी बोलत होतो जेव्हा आम्ही सांध्यांच्या शिअर सामर्थ्याबद्दल बोलत होतो तेव्हा तुमच्याकडे दोन घटक होते एक घटक कोहेजन होता तर दुसरा घटक सांध्यांचे घर्षण होता घर्षणात्मक प्रतिकार की जो उपलब्ध आहे कोहेजन काही नाही परंतु बॉंड आहे म्हणूनच एकदा बॉंडवर मात केली की तुंम्हाला क्रॅक तयार झालेला मिळेल परंतु तरीही तुमच्याकडे प्रतिकार आहे कारण तेथे नेहमीच प्रीकॉम्प्रेशन आहे कमी असू शकते किंवा ते जास्त असू शकते आणि म्हणूनच प्रतिकार बॉंड अपयशी झाल्यानंतर घर्षणातून येत आहे तर c ते e च्या पलीकडे किंवा d ते f च्या पलीकडे असलेले टोकाच्या वर्तना नंतरचे खरोखर किती प्रीकॉम्प्रेशन आहे यावर अवलंबून असेल आणि म्हणून त्याचा परिणाम होईल याचा घर्षणातील प्रतिकारांवर परिणाम होईल जर तुमच्याकडे चांगली घर्षण शक्ती चांगला घर्षणातील घर्षण गुणांक आणि उच्च प्रीकॉम्प्रेशन असेल तर सर्वोच्च टोका नंतरच्या भागात तुम्हाला त्याऐवजी स्टीफ वर्तणूक मिळेल तर ही अशी गोष्ट आहे जिच्यावर दोन प्रभावांमुळे प्रीकॉम्प्रेशनच्या पातळीचा परिणाम होणार आहे सर्वोच्च टोकाच्या आधी अगदी आधीच्या सर्वोच्च टोकावर बेड जॉईंट अपयशाला कसा विलंब होईल यावर अवलंबून एक किंवा त्यानंतरच्या अपयशावर किती सर्वोच्च टोकाचे प्रीकॉम्प्रेशन उपलब्ध आहे आणि घर्षण प्रतिकार किती आहे आणि सर्वोच्च टोका नंतरच्या उताराला रचनेत किती घर्षण प्रतिकार उपलब्ध आहे याचा परिणाम करणार आहे तर आता तुम्ही इतर परिस्थितीचे परीक्षण कोठे करावे आम्ही बेड जॉईंटचे टॉर्शनल सामर्थ्य युनिटचे टेन्साईल सामर्थ्यापेक्षा कमी असण्याबद्दल बोललो बरोबर हा पहिलाच प्रसंग होता आणि आम्ही दातेरी अपयशावर येऊन थांबलो तथापि जर तुमच्याकडे या परिस्थितीच्या उलट स्थिती असती तर युनिटचे टेन्शन सामर्थ्य खरोखर खराब आहे आणि टॉर्शन मधील बेड जॉईंट सामर्थ्य बऱ्यापैकी चांगले आहे किंवा ftp चांगला आहे तर तुंम्हाला असे होईल ज्याला रेशीय अपयश म्हणतात जेथे युनिटचे विभाजन होणार आहे बरोबर तर या विशिष्ट प्रकरणात जर तुम्ही कमकुवत युनिट बद्दल बोलत असाल आणि जसे मी पुन्हा सांगत आहे तुम्हाला युनिटचे कॉम्प्रेसिव सामर्थ्य माहित असेल तर मॅसोनरीच्या इतर सर्व साहित्याच्या गुणधर्मांशी त्यास जोडले जाऊ शकते तर जर युनिट कॉम्प्रेसिव सामर्थ्य लक्षणीयरीत्या कमी असेल तर युनिट टेन्साईल सामर्थ्य कमकुवत असेल कमी सुद्धा असेल तर तुमच्याकडे कमकुवत युनिट असल्याचे समजू जर तुमच्याकडे कमकुवत युनिट असतील तर ते सामान्यतः बल विस्थापन संबंध बल विस्थापन प्रवृत्ती ab आणि अचानक अपयशाचे अनुसरण करतात कारण b नंतर युनिट हे फ्लेक्झरला प्रतिकार करणार आहे परंतु ते सांध्याने देण्यापूर्वीच अपयशी ठरतात तर तुमची पहिली शक्यता अचानक निश्चित पतनाने दर्शवली जाते अचानक लंबातील सामर्थ्याची हानी जी तुंम्हास दिसते जेव्हा की तुमच्याकडे खूप कमकुवत युनिट्स आहेत तथापि जर युनिट्स इतकी कमकुवत नसतील आणि त्या युनिटमध्ये टेन्शन मधील सामर्थ्य मर्यादित असेल ज्यावर भिंत खरंच अवलंबून असू शकते मग तुम्ही शाखा bc वर आहात म्हणून युनिट मोमेंटचा प्रतिकार करतात बेड जॉईंट टॉर्शन आता सक्रिय आहे परंतु बेड जॉईंट मध्ये अयशस्वी होण्यापूर्वी युनिट टेन्शनमुळे विभाजित होतात आणि तुम्हाला मिळतात आणि हे अगदीच ठिसूळ अपयश आहे जिथे क्षमतेचे अचानक नुकसान झाले आहे प्रणालीतील क्षमतेचे जवळजवळ पूर्ण नुकसान कारण तुमच्याकडे आणखी कोणतेही प्लेन नाही की जे गुरुत्व शक्तींचा प्रतिकार करू शकतील मागील बाबतीत दातेरी अपयशामुळे इंटरफेस वरील क्षैतिज सांधे अजूनही सक्रिय होते आणि गुरुत्व बलाला वाहून नेतात बरोबर आणि म्हणूनच तुमच्याकडे तुमच्याकडे तेथे काही उरलेला प्रतिकार होता तुमच्याकडे काही उरलेला प्रतिकार होता जो संपर्क गमावेपर्यंत उपलब्ध असतो परंतु या प्रकरणात अपयश एक रेषीय अपयश असल्याने प्रणालीमध्ये स्वतःचीच क्षमता शिल्लक नाही तर बिंदू c च्या पलीकडे किंवा बिंदू b च्या पलीकडे तुम्ही जे पाहत आहात ते क्षमतेमध्ये अनुलंब पतन आहे आणि अपयश यंत्रणा स्वतःच पूर्ण करते आणि या प्रकरणात भिंत जड सुपरईम्पोज्ड् भार किंवा कमी सुपरईम्पोज्ड् भार कमी प्रीकॉम्प्रेशन किंवा उच्च प्रीकॉम्प्रेशन प्रदान केली गेली असली तरीही काही फरक पडत नाही कारण तुम्ही बेड जॉईंट प्रतिकारामध्ये टॅप करत नाही हे युनिट इतके कमकुवत आहे की ते मार्ग देतात आणि नंतर बेड जॉईंट मध्ये प्रीकॉम्प्रेशन ची पातळी वाढविण्यासाठी घर्षण उपलब्ध नाही तर हा मूलभूत फरक आहे दोन अपयश मोडमध्ये की जो एखाद्याला मिळू शकतो जिथपर्यंत क्षैतिज फ्लेक्झर संबंधित आहे तर तुंम्हाला युनिट टेन्साईल सामर्थ्य आणि ftp किंवा बेड जॉईंट टॉर्शनल सामर्थ्य या दोन पैलू बद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जे स्वतःच एकत्रित साहित्यात उपलब्ध आहेत ठीक आहे आणि आम्ही क्षमतेचा अंदाज लावला आहे परंतु सूक्ष्म पातळीवरील विभागातील फरक आमच्याकडे गणण्यात आला नाही आम्ही खरोखरच आपल्या रेषीय लवचिक धारणे मध्ये नाही किंवा रेषीय नसलेल्या स्ट्रेस स्ट्रेन च्या गृहीतकांनी युनिट आणि सांधा यांच्यात फरक केला आहे आम्ही ते केले नाही तुम्हाला आठवत असल्यास आम्ही एकसंध आडवा छेद वापरला आहे आणि आम्ही असे म्हटले आहे की ह्या आडवा छेदाचा स्ट्रेस स्ट्रेन वक्र कॉम्प्रेशन मध्ये रेषीय लवचिक अपयश येईपर्यंत असू शकतो किंवा शेवटी अपयश आल्यास अरेषीय असेल म्हणून आम्ही अंदाज लावण्यासाठी प्रत्यक्षात एकसंध विभाग एक एकसंध साहित्याचा नमुना वापरला परंतु तुम्ही रेषा अपयश आणि दातेरी अपयशाच्या दरम्यान अंदाज बांधण्यासाठी खरोखर काही सामर्थ्य वापरत असाल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोड तुम्हाला भिंतीच्या क्षमतेचा अंदाज लावण्याची काही शक्यता देतात म्हणूनच मी आमच्या मागील वर्गापैकी एकामध्ये या संबंधा विषयी बोललो आहे ते म्हणजे टेन्साईल सामर्थ्य फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्य जे बेड जॉईंटच्या लंबात आहे फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्य जे बेड जॉईंटशी समांतर आहे ftn आणि ftp लंबात आणि समांतर आणि बॉंड रींच चाचणी तुम्ही सुधारित बॉंड रींच चाचणी अंदाज लावण्यासाठी वापरू शकता जर हे ज्ञात असेल जर तुमच्याकडे या मूल्यांचा अंदाज असल्यास दोन्ही मूल्यांपैकी कमी असले त्या क्षमतांचा अंदाज लावण्यासाठी वापर करा आणि लक्षात ठेवा परिवर्तनशीलता अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही दूर करू शकत नाही तर जर तुम्हाला दातेरी अपयश मिळाल्यास आणि जर बेड जॉईंटचे फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्य बेड जॉईंटच्या लंबात सुमारे ० १५ MPa पेक्षा जास्त असेल की जी तुम्हाला एक आरंभ देते आणि सांगते की जर हे अगदी कमी फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्य असेल बेड जॉईंटच्या लंबात असेल तर तुम्ही या अभिव्यक्तीचा वापर करू शकत नाही तर बेड जॉईंट च्या लंबातील फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्य जर ते ० १५ MPa पेक्षा अधिक आणि वर असेल तर तुम्ही बेड जॉईंटला समांतर फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्याचा अंदाज करू शकता जेव्हा बेड जॉईंट च्या लंबातील फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्य ज्ञात असेल बरोबर बेड जॉईंटच्या समांतर आणि बेड जॉईंटच्या लंबातील फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्याचे गुणोत्तर निरंतर पाळले जाते आणि साहित्याच्या गुणधर्मावर अवलंबून बॉंड वर आधारित स्थापित केले जाऊ शकते आणि युनिटच्या प्रकारातील तुम्ही वापरत असलेले हे गुणोत्तर बदलू शकते परंतु त्याऐवजी स्थिर गुणोत्तर ftn आणि ftp दरम्यान पाळले जाते तर ftp किंवा ftp मिळवण्या करिताची चाचणी अधिक गुंतागुंतीची असल्याने सुधारित बॉंड सामर्थ्याची चाचणी कारण तुम्हाला त्या अर्ध्या विटा वापराव्या लागतील किंवा वॉलेट चाचणीचा आम्हाला लक्षणीय मोठा नमुना तयार करावा लागेल बेड जॉईंटला समांतर फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्याची चाचणी प्रयोगशाळेत पार पाडणे फार सोपे नाही तुमच्यासाठी बॉंड सामर्थ्य चाचणी करणे आणि ftn मिळवणे सोपे असू शकते बरोबर तर जर तुम्हाला ftn माहित असेल आणि जर ftn ० १५ MPa च्या संख्येपेक्षा जास्त असेल तर तुम्ही ftp चे मूल्य किती आहे याचा एक अनुभवात्मक अंदाज बांधू शकता बरोबर आणि अर्थातच त्या अभिव्यक्तीमध्ये तुम्हाला देखील दिसेल जे युनिट कॉम्प्रेसिव सामर्थ्याकडे जात आहे युनिट कॉम्प्रेसिव सामर्थ्याचा पूर्ण उपयोग झाला आहे तर हा अनुभवजन्य अंदाज आहे हा विश्लेषणात्मक नाही निव्वळ विश्लेषणात्मक प्रकार नाही हा अनुभवजन्य अंदाज आहे की ही अभिव्यक्ती वर्तनास अनुकूल आहे तुम्ही ftp चे मूल्य वापरू शकता आणि दातेरी अपयश येत असल्यास एकेरी फ्लेक्झर काय आहे भिंतीची एकेरी क्षैतिज बेंडीग क्षमता काय आहे कारण तुम्हाला बेड जॉइंट सामर्थ्य आवश्यक आहे परंतु रेषा अपयश झाले तर तुम्ही पहाल की रेषा अपयश फक्त क्षमता वापरत आहे हे युनिट टेन्साईल सामर्थ्य आणि बेड जॉईंट टेन्साईल सामर्थ्य आहे बरोबर तर जर तुम्हाला सांधा किती मजबूत होईल यावर शंका असेल तर तुंम्हाला रेषा अपयश येण्याची खात्री करायला हवी आणि तुम्हाला असे दिसेल की रेषा अपयशाच्या बाबतीत क्षमतेच्या अंदाजात आपण त्या ऐवजी पुन्हा अनुभवजन्य संबंध वापरतो की जो युनिट टेन्साईल सामर्थ्यावर बेड जॉईंटच्या लंबातील बेड जॉईंटच्या फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्यावर आधारित आहे तर तुम्ही ftp च्या मूल्यांवर पोहोचू शकता ftp च्या मूल्याचा वापर करून भिंतीच्या स्वतःच्याच प्लेन बाहेरील बेंडींग क्षमतेचा अंदाज लावू शकता हे पुन्हा प्रत्येक कोडमध्ये भिन्न असते आणि हे काही प्रयोगात्मक चाचण्यांवर कॅलिब्रेट केले जाते म्हणून आम्ही त्याचा वापर करतो आम्ही ज्या प्रकारच्या मॅसोनरीवर काम करीत आहोत तिची जर आम्हाला चांगली माहिती असल्यास तुम्ही ते वापरावे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मॅसोनरी साठी त्यांचा डोळे झाकून वापर करू नये ठीक आहे हे मला दुहेरी फ्लेक्झर कडे आणते अगदी बरोबर आणि हेच आतापर्यंत आम्ही तपासले नाही आणि ही एक जटिल यंत्रणा आहे की जी प्रत्यक्षात दुहेरी बाजूच्या फ्लेक्झर मध्ये कार्य करते आणि काटेकोरपणे बोलले तर हेच बहुतेक प्रकरणांमध्ये घडले पाहिजे की जेथे बाजूकडील प्रतिबंध आहेत तेथे खालच्या आणि वरच्या बाजूला प्रतिबंध आहेत तर बहुदा भिंत कमीत कमी तीन बाजूने किंवा सर्व चारही बाजूने प्रतिबंधित केली जात आहे बरोबर तर हा एक आदर्श आहे की आम्ही म्हणालो की आंम्हाला उभ्या बेंडींग किंवा क्षैतिज बेंडींग मध्ये एक मार्गी फ्लेक्झर मिळत आहे तर बहुतेक भिंती तीन बाजूकडून किंवा चार बाजूकडून समर्थित केल्या जातील आणि आम्ही पाहिले आहे की या परिस्थितीत भिंत कर्णातील बेंडींग खाली बेड जॉईंट टॉर्शन शीर्ष्याचे जॉईंट टॉर्शन बेड जॉईंट फ्लेक्झर आणि शीर्षाचे जॉईंट फ्लेक्झर च्या अधीन असेल तर ही अशी परिस्थिती आहे जी आपण एखाद्या भिंतीमध्ये अनुभवत आहोत जी प्रत्यक्षात स्वतःच एक योग्य कर्णातील बेंडींग आहे तर हे खरोखर क्षैतिज आणि अनुलंब बेंडींग चे संयोजन आहे म्हणूनच मी म्हंटल्या प्रमाणे ही घटना जटील आहे आणि असेही दिसून येते की जर तुम्ही क्षैतिज बेंडींग क्षमता आणि अनुलंब बेंडींग क्षमता घेऊन त्यांना सुपरपोज केले तर कर्णातील बेंडींग क्षमता या दोन क्षमतांच्या केवळ बेरजेच्या जवळ नाही म्हणजे असा अंदाज बांधणे इतके सोपे नाही भरपूर भौतिक मापदंड आवश्यक आहेत आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर कोडने अनुभवाच्या प्रायोगिक पद्धती पाहण्याचा प्रयत्न केला आहे अगदी काही कमी कोड सोडून की जे तुम्हाला कठोर विश्लेषणात्मक फॉर्म्स् देतात बहुतेक कोड तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवात्मक दृष्टीकोन देतात जिथे ते म्हणतात की भिंतींना दोन समतुल्य पट्ट्यांमध्ये सीमा अटींच्या आधारावर एक क्षैतिज पट्टी आणि एक अनुलंब पट्टी मध्ये विभाजीत करू आणि अनुलंब बेंडींगमध्ये अनुलंब पट्टीच्या आणि क्षैतिज बेंडींगमध्ये क्षैतिज पट्टीच्या क्षमतेचा अंदाज घ्या आणि या दोन समतुल्य क्षमतांची बेरीज करा आणि एकूण बेंडींगच्या क्षमतेला पोहोचा म्हणून तेथे वेगवेगळे मार्ग आहेत की ज्यामध्ये यापूर्वी लक्ष दिले गेले होते आणि मूलभूत कारण म्हणजे समस्येमध्ये अनिश्चितता आहे आणि या विशिष्ट प्रकरणात क्लोज्ड् फॉर्म निराकरण येणे आव्हानात्मक आहे आम्ही याबद्दल यापूर्वी बोललो आहोत की बेड जॉईंट च्या समांतर बेड जॉईंटचे टेन्साईल सामर्थ्य सामान्यत बेड जॉईंटच्या लंबातील बेड जॉईंटच्या टेन्साईल सामर्थ्यापेक्षा जास्त असते बरोबर म्हणूनच टेन्शन समांतर सांध्यांवर कार्यरत असतांना टेन्शनचे कारणीभूत बॉंड अपयश असे काही आहे जे तुम्हाला बेड जॉईंटच्या लंबातील बेड जॉइंट टेन्साईल सामर्थ्यापेक्षा उच्च सामर्थ्य देते म्हणूनच जर तुम्ही दुहेरी फ्लेक्झर तपासात असाल तर ही एक अशी यंत्रणा आहे जी सीमा अटींद्वारे लक्षणीयरीत्या प्रभावित होते परंतु तुमच्याकडे असलेल्या सीमा अटींचे प्रकार तुमच्याकडे असलेल्या सीमा अटींची संख्या आणि भिंतींचे प्रसर गुणोत्तर बरोबर भिंतींच्या प्रसर गुणोत्तरावर अवलंबून बेड जॉईंट लंबातील सापेक्ष क्षमता बेड जॉईंटच्या लंबातील आणि बेड जॉईंटच्या समांतर टेन्साईल सामर्थ्य भिंतीच्याच स्वतःच्या प्रसर गुणोत्तरसह खेळायला सुरुवात करते तर प्रथम आपण तीन बाजूंनी समर्थित भिंत तपासूया संभाव्य अपयश यंत्रणा समजून घेऊ आणि नंतर चार बाजूंनी समर्थित भिंतीकडे पाहू तर वाऱ्याचा दबाव किंवा जडत्व बल भिंतीवर कार्य करते आणि तुमच्याकडे दोन बाजूकडील किनार आणि भिंतीच्या तळाशी आधार आहे भार जसजसा वाढत जातो तसतशी भिंत आता प्लेट सारखी कार्य करीत आहे ईलॅस्टीकली विकृत होत आहे आणि नंतर जेव्हा क्रॅक जेव्हा गुरुत्व भाराच्या आणि प्लेन बाहेरील भाराच्या संयोजनामुळे येणाऱ्या टेन्साईल स्ट्रेस मॅसोनरीच्या टेन्साईल सामर्थ्यापर्यंत पोहचते तेव्हा तुम्ही क्रॅकची निर्मिती पाहिली पाहिजे आणि सामान्यतः जेव्हा तुमच्याकडे एक भिंत आहे की जी तिच्या उंची पेक्षा लांब आहे तुमच्याकडे एक क्रॅकचा आकृतीबंध आहे जो कुठेतरी भिंतीच्याच स्वतःच्या जवळपास ४० लांबी पासून वरच्या कोपर्यात धावेल बरोबर तर भिंत बाहेरील बाजूकडे वाकण्याचा प्रयत्न करीत आहे ती तीन बाजूंनी समर्थीत आहे आणि हे दोन्ही बनविण्याच्या मार्गाने उघडण्याचा प्रयत्न करीत आहे हे क्रॅक ४५ डिग्री क्रॅक नसतात हे क्रॅक्स् सीमेच्या अटींवर अवलंबून असतात आणि ते ३० ते ४५ डिग्री दरम्यान बदलू शकतात प्रसर गुणोत्तरा नुसार बदलू शकतात आणि या विशिष्ट भिंतीमध्ये जेथे लांबी भिंतीच्या उंचीपेक्षा लक्षणीय मोठी आहे अशा प्रकारे अपयशाचा आकृतीबंध दिसावा अशी तुम्ही अपेक्षा करा जरी तुम्ही एका अशा भिंतीकडे पाहत असाल की जिचे उंची ते लांबीचे गुणोत्तर की जे एक आहे किंवा उंची ही लांबीपेक्षा जास्त आहे आणि पुन्हा तीन बाजूंनी समर्थित असेल क्रॅकचा आकृतिबंध असा दिसेल जसा तुम्ही या आकृतीमध्ये खाली पाहताय जेथे तुमच्याकडे पुन्हा तेच जवळजवळ कर्णातील क्रॅक्स् असतील ज्यांची सुरुवात होते आहे परंतु नंतर मिडस्पॅन विक्षेपण हे अत्यंत महत्त्वपूर्ण असून शीर्ष मुक्त आहे मिडस्पॅन विक्षेपण महत्त्वपूर्ण असल्यामुळे तुम्हाला एक अनुलंब क्रॅक मिळतो परंतु नंतर तो अनुलंब क्रॅक संपूर्णपणे प्रसार करू शकत नाही आणि कोपऱ्यातून येणारे कर्णातील क्रॅक मिळवण्यासाठी भिंतीला विभाजित करतात म्हणून जर तुम्ही प्रत्यक्षात त्या दोन आकृतीत पहात असाल तर वरील क्रॅकचा आकृतिबंध हा खाली दिसत असलेल्या क्रॅकच्या आकृतिबंधाचे विस्तृतीकरण आहे कारण भिंतीचे बदलते प्रसर गुणोत्तर तर येथे खरोखर काय घडत आहे ते म्हणजे भिंत आता प्लेटसारखे कार्य करीत आहे बरोबर आणि अपयशाचा आकृतीबंध तुंम्हाला प्रबलित काँक्रीटचे स्लॅब मध्ये प्राप्त झालेल्या यिल्ड लाईन अपयशाच्या प्रकाराशी खूप जुळतो तर सर्वात मोठा फरक म्हणजे तुम्ही एका प्रबलित प्रणाली विषयी बोलत आहात येथे तुम्ही एक ठिसूळ प्रणालीबद्दल बोलत आहात तुमच्याकडे मजबुतीकरण नाही म्हणून कर्णातील बेंडींग हाताळण्याचा एक मार्ग म्हणजे यिल्ड लाईन विश्लेषणाचा वापर करणे जास प्रबलित काँक्रीटचे स्लॅब साठी तयार केले आहे जे प्लेन बाहेरील भिंतीच्या क्षमतेचा अंदाज काढण्यासाठी कर्णातील बेंडींगच्या अधीन किंवा दुहेरी मार्गाच्या बेंडींगच्या अधीन आहेत तर काही कोड दुहेरी मार्गाच्या फ्लेक्झर मध्ये भिंतीच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी प्रत्यक्षात यिल्ड लाईन निकष स्वीकारतात पुन्हा हे परीक्षण करणे सूचक आहे ठीक आहे नंतर जर आपण चार बाजूंनी समर्थीत भिंतीचे परीक्षण केले तर तुम्ही तीन बाजूंनी भिंतीसाठी काय पाहिले हे पुन्हा त्याचे प्रतिबिंब आहे आता कर्णातील क्रॅकचा चारही कोपऱ्यांना प्रसार होईल एकट्या तळाच्या कोपऱ्यातून नाही कारण शीर्ष देखील समर्थित आहे तर मग आम्ही एक केस तपासू कारण मी सीमा स्थितीवर अवलंबून असे म्हंटले आहे जर सीमा स्थिती निश्चित केल्या असल्यास जर सीमा स्थिती फिरण्यास मुक्त आहेत जर प्रसर गुणोत्तर निश्चित श्रेणीमध्ये असेल जसे की प्रसर गुणोत्तराच्या विरुद्ध भिंतीची लांबी भिंतीच्या उंचीपेक्षा कमी आहे की जेथे भिंतीची लांबी महत्त्वाची आहे तुंम्हाला मतभेद मिळू शकतात तर तुम्ही ज्या स्लाईड्स पहात आहात त्यामध्ये आम्ही खरोखरच एका भिंतीच्या वर्तणुकीचे परीक्षण करीत आहोत जी ची लांबी उंचीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे म्हणून भिंतीवर बाजूकडून येणाऱ्या वाढत्या बलामुळे ईल्यास्टिकली विचलित होण्यास सुरुवात होत असताना आम्ही भार विचलन वक्राच्या पहिल्या शाखेवर आहोत की जेथे ईलॅस्टिक वर्तन आणि सर्व यंत्रणा ज्यांच्याविषयी आपण शीर्षाच्या सांध्यातील फ्लेक्झर बेड जॉईंट फ्लेक्झर शीर्षाच्या सांध्यातील टॉर्शन बेड जॉइंट मधील टॉर्शन यांच्या स्वरूपात यापूर्वीही बोललो होतो भिंत या सर्वांना स्वतःच्याच प्लेन बाहेरील भाराला प्रतिकार करण्यासाठी विनंती करत आहे ठीक आहे जेव्हा बेड जॉईंट क्षमता गाठली जाते ठीक आहे आता आमची हरकत नाही की तुम्ही अशा भिंतीची तपासणी करीत आहात जी ची लांबी उंचीच्या तुलनेत महत्वपूर्ण आहे म्हणूनच ती मिडस्पॅनच्या भोवती मिडस्पॅन भोवती कडांच्या जवळ नसून मिडस्पॅन भोवतीचे बेड जॉईंटच्या लंबातील बेड जॉईंटच्या टेंन्साईल सामर्थ्याकडे पोचते बरोबर तर तुमच्याकडे मिडस्पॅन भोवती क्षैतिज क्रॅक तयार होण्याची परिस्थिती आहे आता एकदा म्हणून एकदा फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेसेस ftn कडे पोहचले की तुम्हाला पहिला क्रॅक मिळण्याची सुरुवात होऊ शकते की जे भिंतीचेच स्वतःचे क्षैतिज क्रॅक आहेत तर ही तुमची पहिलीच आहे ती पहिली नॉन लिनीऍरीटी आहे की जी तुम्हाला अपेक्षित आहे आणि मग स्टिफनेसचा बदल तर तुम्ही पाहू शकता की आम्ही आता एक तर bc शाखेवर कसे खाली आलो आहोत किंवा ftn आणि ftp आणि प्रीकॉम्प्रेशन च्या स्वतःच्याच वेगवेगळ्या मूल्यांच्या भिन्न क्षमतांवर अवलंबून आणखी पुढे जाऊ शकतो आता या बिंदूंच्या पलीकडे b च्या पलीकडे अपयशाचा प्रसार कसा होईल याबद्दल आम्ही ज्या ऑर्थोगोनल सामर्थ्याच्या गुणोत्तरा विषयी बोललो आहोत त्यावर पूर्णपणे अवलंबून आहे बरोबर आणि म्हंटल्याप्रमाणे ftn वर ftp ऑर्थोगोनल सामर्थ्य गुणोत्तर काही कोडमध्ये हे दुसऱ्या मार्गाने दिले जाते तर तुम्हाला अंशामध्ये काय आहे छेदामध्ये काय आहे याची काळजी फक्त घ्यावी लागेल परंतु मुद्दा हा आहे की दिलेल्या मॅसोनरीच्या टाइपोलॉजी साठी हे एक सारखे असेल तर ftnftp ते ftp सापेक्ष क्षमतेवर अवलंबून आम्ही b बिंदू पलीकडे पहात आहोत की बल विस्थापन वक्र कसे जातात तर आपण ते पाहू ftn ftp च्या बरोबर असल्यास अशा बाबतीत जे की खरेतर दुर्मिळ आहे की तुमच्याकडे कुठलीही आरक्षित क्षमता नाही बहुतेकदा ftp ftnपेक्षा जास्त असेल तर या प्रकरणात याचा सरळ अर्थ असा आहे की बेड जॉईंट क्रॅक झाला तो क्षण ती आहे भिंतीस अन्य ठिकाणी येणारी मागणी पुन्हा वितरित करावी लागेल तर एकदा बेड जॉईंट क्रॅक झाला की त्याची अपेक्षा असेल की शीर्षाच्या सांध्यांना अधिकच्या मोमेंटचा प्रतिकार करावा लागेल परंतु जर शीर्षाच्या जॉईंट ला फ्लेक्झरल टेन्शन सारख्याच पातळीवर क्रॅक येत असतील तर तुम्हाला सांध्या मधून अपयशाच्या यंत्रणेचा अचानक प्रसार मिळेल बरोबर तर आम्ही सुरुवातीला या बाजूने होतो आणि मग आम्ही खाली येण्याचे पाहिले कुठे आम्ही खाली उतरण्याचे पाहिले आणि संपूर्ण अपयशी यंत्रणा भिंती मध्ये प्रसारित होताना किंवा ऑर्थोगोनल सामर्थ्याच्या गुणोत्तरा नुसार भिंतीमध्ये आरक्षित क्षमता असताना पाहू तर आपण असे म्हणू या तेथे ftn ftp च्या बरोबरीने परिस्थिती आहे याचा अर्थ तेथे भिंतीत स्वतः आरक्षित सामर्थ्य उपलब्ध नाही तुम्हाला अचानक यंत्रणा तयार होताना मिळेल आणि तुम्ही आता जे निरीक्षण करत आहात ते म्हणजे एक क्षैतिज क्रॅक पूर्णपणे विकसित झाला आहे आता इतर यंत्रणेने भार उचलण्यास सुरुवात करण्याची अपेक्षा केली आहे परंतु तुमच्याकडे बेड जॉईंटला समांतर असलेली फ्लेक्झरल टेन्साईल सामर्थ्याने प्रदान केलेली की जे देत आहे असे आरक्षित सामर्थ्य नाही आणि तुंम्हाला कर्णातील क्रॅक मिळतोय जो चार कोपऱ्यांना प्रसारित होत आहे आणि पुन्हा तुम्ही पाहत आहात की हे यिल्ड लाईन यंत्रणे सारखेच आहे की जे तुम्हाला सिंपली सपोर्टेड प्रबलित काँक्रीटच्या स्लॅबमध्ये मिळाले असते त्याच्याशी खूप साम्य आहे तथापि या प्रकरणात तुमच्याकडे एक क्रॅक असेल किंवा या विशिष्ट प्रकरणात एक कमी वितरित क्रॅकिंग अपेक्षित आहे तर तुम्हाला येथे काय दिसते आहे जर तुम्ही शाखा a ते b चे अनुसरण केले आणि नंतर अचानक घट b ते c आणि c ते d आणि तुमच्याकडे उरलेला आहे तुम्ही बघू शकता की तेथे एक निश्चित उरलेली क्षमता आहे पुन्हा ही उरलेली क्षमता कुठून येत आहे ती फक्त येत आहे कारण सांध्या जवळचे कर्णातील क्रॅक मुळे म्हणजे हिजींग आणि बेड जॉईंट वर हालचाल होत आहे तर तुमच्याकडे क्षैतिज पृष्ठभाग आहे जे खरोखर भार वाहत आहे आणि हे प्रीकॉम्प्रेशन पातळीवर अवलंबून आहे म्हणूनच घर्षणामुळे तुम्हाला नेहमीच एक विशिष्ट उरलेली क्षमता मिळेल तर ती खालची शाखा मुळात तुमच्यासाठी उपलब्ध होईल परंतु सर्व व्यावहारीक कारणांसाठी क्षमता भिंतीमध्ये हरवली आहे यंत्रणा प्रसारित होत आहे आता जर ftp ftn पेक्षा मोठे असेल आणि कितीने हा प्रश्न असेल कारण तो ऑर्थोगोनल सामर्थ्याचे गुणोत्तर ftp छेद ftn यावर अवलंबून असतो मग तुम्हाला भार वाहून नेण्याच्या यंत्रणेमध्ये स्थिरता मिळेल क्षैतिज क्रॅकचा प्रसार झाला आहे परंतु कर्णातील क्रॅकच्या प्रसाराआधी तुम्हाला अजून भिंतीत अतिरिक्त प्रतिकार मिळेल तुम्ही भार वाहून नेण्याच्या क्षमतेच्या स्वरूपात b च्या पलीकडे जाल आणि म्हणून भिंत स्थिर होते जेव्हा ftp पर्यंत पोहचतो यंत्रणेच्या तयार होईपर्यंत तो प्रतिकार करण्यास सक्षम आहे आणि या टप्प्यावर तुम्हाला प्रत्यक्षात ftp चे ftn शी असलेले गुणोत्तर काय आहे हे पहावे लागेल तर याचा प्रसार होतो मुळात तुमच्याकडे सब पॅनल्स् आहेत की जे क्रॅकिंग होत असल्यामुळे तयार होत आहेत आणि तेथे अपयश येईपर्यंत उरलेली क्षमता आहे तर आपण यानंतर काय घडते ते फक्त पाहूया आम्ही एकूणच अपयश यंत्रणा पाहिली परंतु जर मी ftp चे प्रमाण वाढवले म्हणूया की दोनदा ftp किंवा अडीच तीन पट आणि असेच पुढे तुम्ही मुळात a ते b पर्यंत जाता b पासून स्थिरते पासून e आणि ऑर्थोगोनल सामर्थ्याच्या गुणोत्तरावर अवलंबून एक तर पुढील क्षमतेसाठी हे पुढे चालू ठेवा आणि एकदा बेड जॉईंट आहेत एकदा की बेड जॉईंट टेन्साईल स्ट्रेस ftp पर्यंत पोहोचल्यामुळे अपयशी झाले की तुम्हाला कर्णातील क्रॅकची सुरुवात मिळेल आणि तुम्हाला अपयश मिळेल म्हणूनच तुम्ही ऑर्थोगोनल सामर्थ्याच्या गुणोत्तरावर अवलंबून एक तर a b e f g किंवा a b e f h आणि i असे जाऊ शकाल तर हा अपयशाचा अपेक्षित प्रसार आहे पुन्हा तुम्ही लक्षात ठेवा की बेड जॉईंटला क्रॅक येत आहेत ftn सांध्यावर उद्भवत आहेत उलटपक्षी कर्णातील क्रॅक हा लाईन क्रॅक असू शकतो किंवा दातेरी असू शकतो म्हणून पुन्हा अयशस्वी यंत्रणेच्या प्रसारापर्यंत टेन्शन मधील युनिटची शेवटच्या शाखेची क्षमता विरुद्ध सांध्यांचे टॉर्शनल सामर्थ्य महत्त्वाचे आहे बरोबर तर दुहेरी मार्गाच्या फ्लेक्झर प्रकरणातील अपयशाच्या प्रसाराची ही वास्तविक यंत्रणा आहे आणि जसे मी म्हणालो की काही कोडमध्ये याचा अंदाज बांधण्यासाठी प्रत्यक्षात एक क्लोज्ड् फॉर्म विश्लेषक उपाय असतो परंतु मागणी अशी आहे की तुमच्याकडे टेन्साईल सामर्थ्याचा अंदाज आहे युनिट टेन्साईल सामर्थ्य आणि आवश्यक यांत्रिकी मापदंड भारी आहेत